इंजिनिअरिंग मॅथेमॅटिक्स I च्या व्याख्यानात पुन्हा स्वागत आहे आणि हे व्याख्यान क्रमांक 20 आहे तर आज आपण कन्स्ट्रेन्ड मॅक्सीमा आणि मिनीमा वर चर्चा करणार आहोत तर विशेषतः आपण लाग्रेंजच्या मल्टिप्लायर Lagrange's multiplier च्या पद्धतीबद्दल बोलणार आहोत जी अश्या समस्या सोडवण्यासाठी वापरली जाते जिथे आपल्याकडे फंक्शन सोबत काही कन्स्ट्रेन्ट्स असतात तर लाग्रेंजच्या मल्टिप्लायर ची पद्धती काय आहे तर मला फक्त समस्येवर चर्चा करू द्या म्हणून जर तुम्हाला फंक्शन चा मॅक्सीमा आणि मिनीमा शोधायचा असेल तर असे म्हणूया की आहे जिथे आपल्याकडे काही दुसरा कन्स्ट्रेन्ट आहे तर आपल्याकडे वर काही रिलेशन्स काही अटी दिलेल्या आहेत म्हणून मूलतः हे आपण आधीच्या व्याख्यानात चर्चा केलेल्या समस्येसमान आहे जिथे आपण बाऊंडरीज गृहीत धरल्या होत्या तर या बाऊंडरीज मुळात फंक्शन वरील अधिकचे कन्स्ट्रेन्ट होते की हा एकतर बरोबर 0 ला समाधानी करतात किंवा बरोबर 0 ला समाधानी करतात किंवा तिथे रेषा होती बरोबर आहे तर तिथे दिलेल्या फंक्शन सोबत अधिकची दिलेली अट होती तर तिथे आपण या मध्ये चे मूल्य ठेवले आहे आणि नंतर फंक्शनला एक व्हेरिएबल फंक्शनच्या समासेमध्ये रूपांतरित केले ज्यांच्याबद्दल आपण या प्रत्येक अटीसोबत चर्चा केली आहे तर आज आपल्याकडे ही लाग्रेंजच्या मल्टिप्लायरची पद्धती असेल जिथे यामध्ये आपल्याला या चे मूल्य ठेवण्याची आणि नंतर एक व्हेरिएबलचे फंक्शन मिळविण्याची आणि एक्स्ट्रीमा साठी पुढे जाण्याची गरज नाही या प्रकरणात आपल्याकडे थेट पद्धती आहे ज्यामध्ये आपल्याला काही बदली न करता ही सर्व क्रिटिकल पॉईंट्स मिळवता येतात जिथे फंक्शन हे मॅक्सिमम किंवा मिनिमम घेऊ शकते किंवा तो सॅडल पॉईंट असू शकतो तर मी फक्त हे स्पष्ट करतो की लाग्रेंज मल्टीप्लायरची पद्धत काय आहे तर येथे हा चेन रुल वापरून u बरोबर आहे आपण थेट मिळवू शकतो कारण येथे फंक्शन हे चे फंक्शन आहे यामधून आपल्याकडे येथे रिलेशन आणि आहे तर येथे हा y काढून टाकल्यावर आपल्याकडे मूलतः हे चे फंक्शन आहे तर हा येथे अर्थ देऊ शकतो परंतु रुल सोबत या चेन रुल च्या कल्पनेसोबत आपण आपण पार्शियल डेरिव्हेटिव्हच्या स्वरूपात डेरिव्हेटिव्ह मिळवू शकतो तर च्या संदर्भात चे पार्शियल डेरिव्हेटिव्ह आणि नंतर ते 1 आहे तर प्लस हे च्या संदर्भात पार्शियल डेरिव्हेटिव्ह आणि नंतर आहे तर या सोबत आणि एक्स्ट्रीमाच्या पॉईंट ला आपल्याला हे माहित आहे की हे 0 असणे आवश्यक आहे ती 1 व्हेरिएबल ची समस्या आहे जिथे आपल्याला च्या संदर्भात चे डेरिव्हेटिव्ह मिळवायचे आहे आणि ते एक्स्ट्रीमा च्या पॉईंट ला 0 असणे आवश्यक आहे याचा अर्थ असा की गुणिले हे 0 असणे आवश्यक आहे आणि या एक्स्ट्रीमाच्या पॉइंटला आपल्याकडे हे असेल तर ती एक अट एक समीकरण आहे जे आपल्याला मिळेल जे एक्स्ट्रीमाच्या पॉईंटला समाधानी करेल आणि नंतर हे समीकरण आहे जे कन्स्ट्रेन्ट आहे तर कोणताही पॉईंट हा एक्स्ट्रीमाचा पॉईंट असला तरीही ही अट समाधानी होणे आवश्यक आहे कारण ते समस्येमध्ये दिले आहे की या रिलेशन सोबत रिलेशन आणि समाधानी होणे आवश्यक आहे तर त्या बाबतीत कोणताही पॉईंट आपल्याकडे एक्स्ट्रीमाचा पॉईंट असेल तर कोणत्याही पॉईंटला हे समीकरण समाधानी होणे आवश्यक आहे म्हणजेच स्वाभाविक पणे एक्स्ट्रीमाच्या पॉईंटला सुद्धा ते समाधानी होणे आवश्यक आहे तर या समीकरणातून आपल्याला हे समीकरण मिळाले आहे जर आपल्याला च्या संदर्भात डेरिव्हेटिव्ह मिळाले जर आपण याला डिफरन्शियेट केले तर आपल्याला च्या संदर्भात पार्शियल डेरिव्हेटिव्ह मिळेल आणि चेन रुल प्लस हे तर आपल्याला दुसरे समीकरण मिळाले आहे जे या एक्स्ट्रीमाच्या पॉईंट ला समाधानी झाले आहे आणि आता आपण दोन समीकरणे यामधून काढून टाकण्याचा प्रयत्न करू ही टर्म आणि आपल्याकडे पार्शियल डेरिव्हेटिव्हस् च्या टर्म्स मध्ये सर्व काही असेल तर येथे आपल्याकडे हे आहे हे दुसरे समीकरण या समीकरणाच्या डाव्या बाजूला आहे आणि आपण ने गुणाकार केला आहे कारण येथे हे आणि हे रद्द होईल आणि आपल्याकडे हे वजा चिन्हासोबत आहे आणि हे आणि येथे आपल्याकडे आणि आहे तर हे दोन्ही रद्द होतील आणि आपल्याकडे या पासून मुक्त टर्म आहे तर या प्रकरणात जेव्हा येथे आपण अधिक केले तेव्हा या टर्म्स रद्द होतील आणि आपल्याला सहजतेने येथे आहे असे गृहीत धरून आता असे मिळेल तर येथे आपल्याला मिळेल तर हे समीकरण आहे आपल्याला असे मिळाले की एक्स्ट्रीमा च्या पॉईंट ला ते समाधानी होणे गरजेचे आहे ते एक समीकरण आहे दुसरे येथे दिसून आला आहे त्यामुळे आपल्याकडे त्यापासून हे समीकरण आहे की बरोबर आहे जे येथे रिलेशन आहे तर आपल्याकडे दुसरे रिलेशन आहे जे समाधानी आवश्यक आहे आणि आपल्याकडे हे समीकरण आहे तर आपल्याकडे ही तीन समीकरणे आहेत जी एक्स्ट्रीमाच्या पॉईंटला समाधानी व्हायला हवीत आता पुढे जाऊ तर आपण गृहीत धरले आहे आपण चर्चा केली आहे की ही ती समीकरणे आहेत जी एक्स्ट्रीमा च्या पॉईंटला समाधानी झाली पाहिजेत आणि येथे आपल्याकडे 3 मापदंड आहेत तर 3 अननोन मूलतः हे पॉईंट्स असतील ज्यासाठी आपण पाहत होतो आणि या ची सुद्धा आपण ओळख करून दिली तर तिथे आणि आहे या समीकरणांचे निराकरण करून आपल्याला हे तीन पॉईंट्स मिळवायचे आहेत आणि ते पॉईंट्स च्या टर्म्स मध्ये एक्स्ट्रीमा चे पॉईंट्स असतील तर लाग्रेंज मल्टीप्लायरची पद्धत काय आहे ज्याबद्दल आपण आताच चर्चा केली या समीकरणांना कसे सेट करायचे हे लक्षात ठेवण्यासाठी एक सोपा मार्ग आहे एक मार्ग जो आताच आपण पाहिले एक थोडे मोठे डेरिव्हेटिव्ह परंतु आता आपण येथे अधिक अचूक स्वरूपात लिहू जे लक्षात ठेवण्यासाठी आणि ही समीकरणे थेट मिळविण्यासाठी खूप सोपे आहे तर आपल्याकडे अशी समस्या आहे की आपल्याला या बरोबर ला अशा परिस्थितीत मिनीमाईज किंवा मॅक्सीमाईज करायचे आहे की हा या रिलेशनला समाधानी करेल आणि आपण फक्त ऑक्झिलरी फंक्शन परिभाषित करू तर आपण परिभाषित करू तर आपण हे फंक्शन घेऊ ज्याला आपण मिनीमाईज किंवा मॅक्सीमाईज करू इच्छितो आणि प्लस हा लॅमडा आणि हे कन्स्ट्रेन्ट हे तर आपल्याला ते ऑक्झिलरी फंक्शन परिभाषित करण्याची गरज आहे खरं तर ही कल्पना आपल्यासाठी वाढविली जाऊ शकते जेव्हा आपल्याकडे फाय 1 फाय 2 आणि यासारखे अनेक कन्स्ट्रेन्टस् असतात तर पुन्हा आपल्याला ची ओळख करून द्यावी लागेल म्हणून आपल्याला अजून लॅमडा घ्यावे लागतील तर आपण फक्त एका कन्स्ट्रेन्ट मध्ये चर्चा करत आहोत तर हे ऑक्झिलरी फंक्शन आहे ज्याला आपण परिभाषित केले आहे आणि नंतर या साठी आपण आवश्यक अटी शोधल्या म्हणजेच या चे डेरिव्हेटिव्ह या चे येथे क्रिटिकल पॉईंट्स शोधायचे आहेत तर असे करून आपल्याला अचूकपणे ती समीकरणे मिळतील जी आपण साध्य केली आहेत त्या एक्स्ट्रीमा च्या पॉईंट ला ही समीकरणे समाधानी होणे आवश्यक आहे तर जेव्हा आपण मिळवतो जेव्हा आपल्याला येथे च्या संदर्भात डेरिव्हेटिव्ह मिळेल तेव्हा आपल्याला मिळेल म्हणजेच हा इतर काही नसून आहे जे तेथील पहिले समीकरण होते तर येथे पुन्हा हे आहे हे तिथे सूचीबद्ध केलेले दुसरे समीकरण आहे आणि तिसरे आहे आणि ते केवळ असेल तर आपल्याकडे ही तीन समीकरणे आहेत जी येथे फक्त ऑक्झिलरी फंक्शन ला परिभाषित करून मिळवली जाऊ शकतात आपण तसे करू आपण येथे या ला तसेच बदली करून ठेवू एक ची ओळख करून देऊ आणि येथे आपल्याकडे केवळ एक कन्स्ट्रेन्ट आहे म्हणून परंतु आपण या कल्पनेचा विस्तार अनेक कन्स्ट्रेन्ट्स साठी सुद्धा करू शकतो म्हणून जर आपल्याकडे उदाहरणार्थ दोन कन्स्ट्रेन्ट आहेत बरोबर बरोबर तर तिथे आपण फक्त अधिक लॅमडाची ओळख करून देऊ आणि पुन्हा नंतर आपल्याकडे चर्चा करण्यासाठी या आवश्यक अटी आहेत म्हणून तिथे दोन असतील त्यामुळे येथे च्या संदर्भात किंवा च्या संदर्भात अजून एक समीकरण येईल तर इतर कन्स्ट्रेन्ट आणि नंतर आणखी काही टर्म्स येथे दिसून येतील तर आपण या एक कन्स्ट्रेन्ट वर चर्चा करूया आणि येथे टिप्पणी की लाग्रेंज मल्टिप्लायर या पद्धतीचा वापर करून आपण स्टेशनरी पॉईंट मिळवू किंवा त्याऐवजी आपण एक्स्ट्रीमाच्या उमेदवारांना कॉल करू हे एक्स्ट्रीमा साठी उमेदवार असतील आपण या पॉईंटचे गुणधर्म शोधणार नाही की तो लोकल मिनिमम किंवा लोकल मॅक्सिममचा पॉईंट आहे आपण या स्टेशनरी पॉईंट चे गुणधर्म ठरवणार नाही तर अनेक समस्यांमध्ये आपल्याला मॅक्सिमम आणि मिनिमम शोधण्यात रस आहे म्हणजे दिलेल्या कन्स्ट्रेन्ट साठी फंक्शनचे ग्लोबल मॅक्सिमम आणि मिनिमम मूल्य म्हणून येथे आज या व्याख्यानात किंवा या लाग्रेंज मल्टिप्लायर पद्धतीने आपण मूलतः सर्व उमेदवार शोधू तर ज्यांना समस्येचे क्रिटिकल पॉईंट्स म्हणतात तिथे मॅक्सिमम किंवा मिनिमम जागा घेऊ शकतात म्हणून आपण ते सर्व क्रिटिकल पॉईंट्स शोधू आणि या सर्व पॉईंट्सला फंक्शनचे मूल्य शोधू आणि त्यानंतर आपण हे ओळखू शकतो की कोणता एक मॅक्सिमम ग्लोबल मॅक्सिममचा पॉईंट असेल किंवा कोणता एक ग्लोबल मिनिममचा पॉईंट असेल आणि म्हणून हा लोकल मॅक्सिमम मिनिममचा पॉईंट आहे की सॅडल पॉईंट आहे ही चाचणी करण्याची आपल्याला गरज नाही परंतु त्याऐवजी आपण दिलेल्या कन्स्ट्रेन्ट मध्ये समस्येच्या ग्लोबल मॅक्सिमम किंवा मिनिमम साठी पाहू तर आपण येथे उदाहरणाकडे जाऊ तर आपल्याकडे येथे या भागात या फंक्शनचे मॅक्सिमम मिनिमम आहे तर येथे हे दिलेले कन्स्ट्रेन्ट आहे ज्यामध्ये आपल्याला या फंक्शनचे मॅक्सिमम मिनिमम शोधायचे आहे जे हे केवळ ला समाधानी करतात तर आपण या बाऊंडरीज ला समाविष्ट करून येथे या वर्तुळाला समाविष्ट करून या डिस्क बद्दल बोलत आहोत तर यांना फक्त या डोमेन मध्ये प्रतिबंधित केले आहे तर वर निर्बंध आहेत तर ही एक कन्स्ट्रेन्टची समस्या आहे आणि आता दोन प्रकारे आपण त्यास सामोरे जाऊ तर या सर्व समस्यांमध्ये जेव्हा आपल्याकडे तसे कारण दिलेले असेल तेव्हा येथे ही बाऊंडरी आहे तर आपण दोन समस्यांमध्ये भाग करू म्हणून आपण येथे या डोमेन मध्ये समस्येचे मॅक्सिमम किंवा क्रिटिकल पॉईंट्स शोधू आणि नंतर बाऊंडरीज वर म्हणजेच प्रतिबंधांसोबत बरोबर आहे आणि या समस्येवर आपण लाग्रेंज मल्टिप्लायरचा वापर करून चर्चा केली होती जेव्हा आपण या आतील डोमेन बद्दल बोलत असतो म्हणजेच हे आहे तर आपला डोमेन येथे ओपन आहे आणि येथे आपण मागील व्याख्यानात आधीच चर्चा केलेली कल्पना लागू करू की आपण क्रिटिकल पॉईंट थेट शोधू आणि नंतर आपण पाहू की काही क्रिटिकल पॉईंट्स या भागात आहे किंवा नाही तर आपण त्यांना त्या पॉईंट्स ला च्या पुढील मूल्यांकनासाठी घेऊ जर ते क्रिटिकल पॉईंट्स डोमेन मधील भागात नसतील ते डोमेन च्या बाहेर असतील तर आपण त्यांना सोडू शकतो कारण त्यात आपला रस नाही म्हणून या समस्येला दोन भागांमध्ये घेतले आहे एक म्हणजे क्रिटिकल पॉईंट्स शोधणे किंवा लोकल एक्स्ट्रीमा मिनीमासाठी डोमेन मध्ये उमेदवार शोधणे तर आहे आणि एक समस्या अशी असेल की ही मॅक्सीमा मिनीमा बाऊंडरी वर या मॅक्सीमा मिनीमा साठी उमेदवार शोधणे तर पहिले डोमेन मध्ये जाऊ म्हणून इंटेरिअर साठी म्हणजेच तर येथे आधीच्या व्याख्यानात चर्चा केलेल्या कल्पनेपेक्षा वेगळी कल्पना वापरण्याची गरज नाही तर आपल्याकडे आहे तर आपल्याला येथे मिळेल जे आपल्याला देईल म्हणून तर आपल्याकडे तर ते म्हणजेच बरोबर तर केवळ क्रिटिकल पॉईंट जो आपण या साठी शोधत आहोत ते 1 आणि 0 आहेत परंतु हे 1 आणि 0 पॉईंट आपल्या इंटेरिअर मध्ये येत नाहीत येथे खरोखर बाऊंडरीवर हा पॉईंट आहे परंतु जेव्हा आपण पुढील स्लाइडमध्ये बाऊंडरी चा विचार करू तेव्हा आपोआपच याची काळजी घेतली जाईल तर येथे इंटेरिअर मध्ये कोणताही क्रिटिकल पॉईंट नाही हा इंटेरिअरच्या बाहेर आहे किंवा या बाबतीत त्यापेक्षा तो बाऊंडरीवर आहे हा पॉईंट आपण ज्या डोमेनवर विचार करीत आहोत त्याच्या अगदी बाहेर असू शकतो म्हणून या प्रकरणात तुम्ही या उपसमस्येमध्ये जिथे आपण डोमेनच्या इंटेरिअर मध्ये या एक्स्ट्रीमाला शोधतो तिथे या पॉईंटला गृहीत धरणार नाही म्हणून निश्चितपणे हा पॉईंट बाऊंडरी वर आहे परंतु हे आपोआप समस्येमध्ये येईल आणि जेव्हा आपण बाऊंडरी वर क्रिटिकल पॉईंट्स शोधू तेव्हा आपण चर्चा करू तर पुढील समस्या अशी असेल की आपण आता बाऊंडरी वर लोकल एक्स्ट्रीमा शोधू या अटीच्या अधीन मॅक्सीमा आणि मिनीमा शोधणे ही समस्या आहे आणि ती समस्या आपण लाग्रेंज मल्टिप्लायर वापरून सोडवू कारण येथे आपल्याकडे हा कन्स्ट्रेन्ट आहे आणि त्यासाठी आपल्याला ऑक्झिलरी फंक्शन परिभाषित करावे लागेल तर ते हे फंक्शन असेल तर तुम्ही क्रिटिकल पॉईंट्स शोधाल जे असेल तर नंतर आपण सरलीकरण करू शकतो म्हणून आणि बरोबर 1 आहे तर केवळ येथे पाहण्यासाठी आपल्याला च्या संदर्भात काय मिळते आपल्याला मिळाला आहे आणि येथे आपल्याला प्लस हा मिळाला आहे आणि आपल्याला बरोबर मिळाला आहे आपल्याला हे सेट करायचे आहे म्हणून हा सगळीकडून रद्द होईल आपल्याकडे आणि प्लस हा आहे तर आपला ला येथे आपण कॉमन घेऊ शकतो तर आपल्याकडे आहे आणि नंतर हा 1 हा वजा 1 दुसऱ्या बाजूला प्लस 1 जाईल म्हणून हे आहे आणि नंतर तर आता आपल्याला च्या संदर्भात आणि ला कॉन्स्टंट ठेऊन डिफरन्शियेट करायचे आहे तर आपल्याला आणि बरोबर दुसरा पॉईंट मिळेल तर च्या संदर्भात जेव्हा आपण डिफरन्शियेट करू तेव्हा आपल्याला आपला कन्स्ट्रेन्ट अचूकपणे मिळेल तर तो बरोबर 0 आहे तर आता आपल्याला पॉईंट्स मिळविण्यासाठी क्रिटिकल पॉईंट्स मिळविण्यासाठी ही तीन समीकरणे सोडवावी लागतील आणि ते पॉईंट्स समस्येचे लोकल मॅक्सिमम किंवा लोकल मिनिमम साठी उमेदवार असतील तर आपल्याकडे तीन अटी आहेत तर ही तीन समीकरणे जी आपण सोडवू इच्छितो तर आता या मधल्या सोबत सुरुवात करूया तर जेव्हा बरोबर असेल किंवा हा बरोबर असेल किंवा दोन्ही असेल तेव्हा हे समाधानी होते म्हणून येथे जर प्रथम आपण बरोबर असे गृहीत धरले तर हे समीकरण समाधानी होते आता या बरोबर साठी तिसऱ्या समीकरणातून जेव्हा आपण बरोबर सेट करतो येथे आपल्याकडे बरोबर 1 आहे याचा अर्थ असा की बरोबर आहे म्हणून हे समीकरण सुद्धा समाधानी होते म्हणून जर आपल्याकडे बरोबर आहे आणि बरोबर आहे ही दोन्ही समीकरणे समाधानी आहेत आता डावीकडून हा बरोबर आहे म्हणून जर हा हा आहे आणि आपल्याकडे बरोबर 1 आहे तर त्या बाबतीत हा 0 होईल आणि जेव्हा आपल्याकडे बरोबर असेल तर हा बरोबर 1 होता आणि नंतर जर आपल्याकडे बरोबर असेल तर त्या बाबतीत आपल्याकडे वजा आहे आणि बरोबर 1 आहे म्हणून त्या प्रकरणात हा आहे तर आपल्याकडे या पहिल्या समीकरणातून आहे लॅमडा बरोबर 0 आहे लॅमडा बरोबर 2 आहे तर येथे आपले पॉईंट्स काय आहेत आपले पॉईंट्स बरोबर 1 बरोबर आणि बरोबर 0 यासारखे आहेत हा तो पॉईंट आहे जो सर्व तीन समीकरणे समाधानी करतो दुसरा पॉईंट आपल्याकडे येथे आहे आपल्याकडे तिथे 0 आहे आणि आपल्याकडे तिथे आहे हा दुसरा पॉईंट आहे जो सर्व तीन समीकरणे समाधानी करतो आता येथून आपल्याकडे दुसरी शक्यता अशी आहे की आपल्याला बरोबर 1 मिळते म्हणून जर आपण येथून बरोबर 1 घेतला तर जेव्हा बरोबर 1 असेल आपल्याला या पहिल्या समीकरणापासून मिळू शकतो जेव्हा बरोबर 1 असेल तेव्हा हे समीकरण समाधानी करण्यासाठी हा असणे आवश्यक आहे तर आपल्याकडे आहे आणि हा आहे त्यामुळे येथून आपल्याला मिळू शकतो म्हणून आपल्याला मिळतो तर येथे आपल्याला दुसरा पॉईंट मिळाला आहे म्हणून आपले पॉईंट्स आता आहे आणि नंतर हा असा घेऊ आहे हा 1 पॉईंट आहे जो या सर्व तिन्ही समीकरणांना समाधानी करतो आणि नंतर आपल्याकडे आहे आपल्याकडे आहे आणि नंतर येथे पुन्हा आपल्याकडे 1 आहे हा दुसरा पॉईंट आहे जो या सर्व तिन्ही समीकरणांना समाधानी करतो आणि या सर्व शक्यता आहेत आपल्याकडे अजून कोणत्याही शक्यता नाहीत ज्या या सर्व समीकरणांना समाधानी करू शकतात म्हणून एक्स्ट्रीमा चे उमेदवार मी येथे पॉईंट्सच्या टर्म्स मध्ये लिहीत आहे कारण आपण फंक्शनचे मूल्य पॉईंटला मोजू तिथे आपल्याला मध्ये रस नाही तर आता आपल्याकडे उमेदवार आहेत प्लस आणि हा 0 सोबत आहे तर पहिले दोन पॉईंट्स तिथे आणि हे दोन पॉईंट्स तर तर ही आता एक्स्ट्रीमा साठी उमेदवार आहेत तर आता फंक्शनचे मूल्य आपण या आणि ला मोजू आता हे आपले फंक्शन होते आणि हे पॉईंट्स आहेत आणि नंतर येथे हा घेतला आहे कारण तिथे आहे तर तिथे आपण प्लस चिन्ह घेतले किंवा वजा चिन्ह घेतले तर त्याचा फरक पडत नाही मूल्य समान असेल म्हणून या पॉईंट्सला फंक्शनचे मूल्य तर जेव्हा तर 1 येथे आणि नंतर म्हणून तर या ला फंक्शन चे मूल्य आहे येथे आपण घेऊ तर साठी तर आपल्याकडे तिथे 1 आहे आणि नंतर हे 0 आहे आणि नंतर येथे आपल्याकडे 2 आहे तर आपल्याकडे आहे आणि या पॉईंटला त्याचप्रमाणे जर आपण मोजले तर आपल्याला मिळेल तर येथे आपल्याला असे दिसून येते की मॅक्सिमम मूल्य हे या पॉईंट ला मिळवले जाते जे फंक्शन चे मुल्य या पॉईंटला 3 आहे तर फंक्शनचे मॅक्सिमम मूल्य 3 आहे आणि मिनिमम मूल्य येथे या दोन पॉईंट्सला आहे किंवा फंक्शनचे मूल्य आहे तर या समस्येमध्ये पुन्हा निष्कर्षासाठी आपण समस्येचे सर्व क्रिटिकल पॉईंट्स मोजले आहेत आणि नंतर त्या सर्व क्रिटिकल पॉईंट्सला आपण फंक्शनच्या मूल्याचे मूल्यमापन केले आहे आणि नंतर आपण निवडले आहे ठीक आहे हे 3 आहे हे मॅक्सिमम मूल्य आहे जे ला प्राप्त केले जाते हे फंक्शन चे मिनिमम मूल्य आहे जे या पॉईंटला प्राप्त केले जाते पुढील समस्या तर आपल्याला या फंक्शनचे आणि रिजन मध्ये मॅक्सिमम आणि मिनिमम मूल्य शोधायचे आहे तर पुन्हा आपल्याकडे समान समस्या आहे आपल्याकडे येथे रिजन दिलेला आहे आणि x स्क्वेअर प्लस y स्क्वेअर हे फंक्शन आहे तर आपण समान प्रकारे त्याला हाताळू प्रथम आपण इंटेरिअर पॉईंट ला एक्स्ट्रीमा साठी शोधू म्हणजेच जेव्हा काटेकोरपणे 20 पेक्षा कमी असेल तेव्हा आपल्याकडे हा ओपन डोमेन असेल बाऊंडरीज नसतील आणि आपण मोजू आणि ते आहे तर आपण मोजू तर येथे आपल्याला दिसते तर आपल्या समस्येचे क्रिटिकल पॉईंट येथे 0 ला फक्त पॉईंट आहे जो डोमेन मध्ये आहे तर आपल्याकडे डोमेन मध्ये हा पॉईंट आहे तर आपण गृहीत धरू आता यासाठी आपण फंक्शनचे मूल्य शोधू आणि नंतर ते आपल्याला सांगेल की या पॉईंटला फंक्शनला लोकल मिनिमम किंवा त्याऐवजी मिनिमम किंवा ग्लोबल मिनिमम आहे किंवा नाही तर बाऊंडरी वर लोकल एक्स्ट्रीमम तर आता आपण बाऊंडरी पॉईंट्स गृहीत धरू तर हे समानतेसोबत आणि आता आपल्याला लाग्रेन्ज मल्टिप्लायर पद्धत वापरायची आहे तर समस्या अशी आहे की आपल्याला कन्स्ट्रेन्टच्या अधीन या फंक्शनला मिनीमाईज मॅक्सीमाईज करायचे आहे तर आपण नेहमीप्रमाणे ला तिथे या कन्स्ट्रेन्टच्या समोर ठेवून ऑक्झिलरी फंक्शन परिभाषित करू आणि च्या संदर्भात ला आणि ला पार्शियली डिफरन्शियेट करून सर्व क्रिटिकल पॉईंट्स ला शोधू तर डिफरन्शियेट करून क्रिटिकल पॉईंट्स आपल्याला हे समीकरण मिळेल आपल्याला हे समीकरण मिळेल आणि F y z बरोबर हे समीकरण आपल्याला मिळेल तर या तीन समीकरणांमधून आपल्याला सर्व क्रिटिकल पॉईंट्स मिळवायचे आहेत या समीकरणातून प्रथम आपण ला च्या टर्म्स मध्ये लिहू दुसऱ्या समीकरणापासून सुध्दा आपण ला च्या टर्म्स मध्ये आपण येथे बदली करून ठेवू म्हणून आपल्याला ची शक्य मूल्ये मिळतील तर याप्रकारे आपण हे सोडवू येथे असलेल्या समस्येकडे पाहू आपल्याकडे आहे म्हणून म्हणून जर आपल्याला तिथे मिळवायचे असेल तर या बाबतीत तर येथे आपल्याकडे आहे त्याचप्रकारे आपण या समीकरणातून हे मिळवू शकतो आणि तिसऱ्या समीकरणातून आता आपण येथे हे आणि बदली करून ठेवू शकतो आणि आपल्याला मध्ये समीकरण मिळेल जे सहजरित्या सोडविले जाऊ शकते तर आपल्याकडे आहे तर येथून आपल्याला मूलतः मिळाला आहे एकदा आपल्याकडे असला की येथे आपण मिळवू शकतो आणि नंतर या पहिल्या आणि दुसऱ्या समीकरणापासून संबंधित मिळवू शकतो तर येथून आपल्याला मिळते या त्या शक्यता आहेत शेवटी ज्या या समीकरणाला समाधानी करतात या समीकरणापासून जेव्हा हा असेल तेव्हा आपल्याला मिळेल जेव्हा असेल तेव्हा आपल्याला मिळेल आणि पहिल्या समीकरणापासून आपल्याला मिळेल तर आपल्याकडे या समस्येचे समाधान आहे म्हणून हा एक पॉईंट आहे दुसरा आहे तर स्वाभाविकपणे आपण केवळ पॉईंट्स घेऊ कारण आपल्याला पॉईंटला फंक्शनचे मूल्य मोजायचे आहे तर आपल्याकडे 3 पॉईंट्स आहेत 1 इंटेरिअरला होता तो पॉईंट आहे आणि 2 पॉईंट्स आपल्याला येथे मिळाले आहेत आणि हे तीन पॉईंट्स आहेत जिथे आपण फंक्शनच्या मूल्याचे मूल्यमापन करू तर ला फंक्शनचे मूल्य 0 आहे ला ते 5 आहे आणि ला जर आपण चे मूल्यमापन केले तर फंक्शन हे आहे तर येथे ते 5 आहे आणि नंतर येथे तर आपल्याकडे ही फंक्शन मूल्ये आहेत आणि आपल्या असे लक्षात आले की आता येथे हे फंक्शनचे मिनिमम मूल्य आहे जे स्वाभाविकपणे खरे आहे आणि आपण थेट फंक्शन पासून मिळवू शकतो फंक्शन आहे म्हणून मिनिमम मूल्य हे 0 असेल कारण ते 0 पेक्षा जास्त किंवा बरोबर पाहिजे म्हणून ला मिनिमम हे असेल आणि येथे मॅक्सिमम मूल्य हे पॉईंट ला प्राप्त केले जाते आणि फंक्शनचे मूल्य 45 आहे तर आपल्याकडे या समस्येचे मिनिमम मूल्य 0 आहे आणि मॅक्सिमम मूल्य 45 आहे आता निष्कर्ष तर लाग्रेन्ज मल्टिप्लायर पद्धत ती आहे जिथे आपल्याला दिलेल्या कन्स्ट्रेन्टच्या एकूण सोबत येथील फंक्शन चे मॅक्सिमम किंवा मिनिमम शोधायचे आहे कल्पना अशी आहे की या ची या फायच्या समोर ओळख करून देऊन येथे ऑक्झिलरी फंक्शन ला फॉर्म्युलेट करणे आणि नंतर या च्या एक्स्ट्रीमा साठी आवश्यक अट अशी असेल की सेट करणे आणि नंतर ते आपल्याला हे समीकरण देईल आपल्याला दुसरे समीकरण मिळेल आणि आपल्याला मिळेल तर या तीन समीकरणातून आपल्याला सर्व पॉईंट्स म्हणजेच आणि शोधायचे आहेत म्हणून आणि ची सर्व शक्य मूल्ये आपल्याला पहायची आहेत की कोणती मूल्ये ही सर्व तीन समीकरणे समाधानी करतात आणि नंतर त्या सर्व पॉईंट्स ला आपल्याला फंक्शन मूल्य मोजायचे आहे आणि पहायचे आहे की फंक्शन त्याचे मॅक्सिमम आणि मिनिमम प्राप्त करत आहे म्हणून याप्रकारे आपण समस्येचा ग्लोबल मॅक्सिमम आणि मिनिमम शोधू शकतो परंतु आपण काळजी घेतली पाहिजे की समस्येमध्ये जेव्हा आपल्याकडे क्लोज आणि बाऊंडरी डोमेन असेल तेव्हा आपल्याला डोमेन मध्ये पहावे लागेल कारण तिथे काही उमेदवार असू शकतील जिथे फंक्शन हे मॅक्सिमम किंवा मिनिमम मूल्य घेते आणि तिथे बाऊंडरीज वर काही पॉईंट्स असू शकतात जिथे फंक्शन त्याचे एक्स्ट्रीमा घेते तर ही संदर्भे आहेत जी आपण ही व्याख्याने बनविण्यासाठी वापरली आहेत